मानसशास्त्राची क्षेत्रे जाणून घेतल्यानंतर या विषयाचा विस्तार कसा केला हे जाणून घेतल्यानंतर आता आपण मानसशास्त्रातील प्रमुख टप्प्यांवर लक्ष केंद्रित करूया तर मुळात मी काय करणार आहे ऐतिहासिक दृष्ट्या तुम्ही मानस शास्त्रातील मोठ्या घटनांकडे पाहिले तर मी तुम्हाला फक्त प्रमुख टप्पे ओलांडण्यात मदत करणार आहे तर प्रमुख घटना आणि माझा प्रारंभिक प्रयत्न तुम्हाला आधार रेखा देण्याचा असेल आणि मग आपण पुन्हा या गोष्टीकडे परत जाऊन विस्तृतपणे सारांश करण्याचा प्रयत्न केल्यास पाहणार आहोत की इतिहासात त्या वेळी त्या ठिकाणी लोक काय करीत होते तेथील लोकांची प्राथमिक प्रतिबद्धता काय असू शकते एका विशिष्ट दशकाची निष्पत्ती किंवा एका विशिष्ट कालावधीचा विस्तार काय असू शकतो आणि मग आपण विशेषत भारतात घडलेल्या घडामोडींबद्दल मानस शास्त्रातील महत्त्वाच्या टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत आता मानस शास्त्राची सर्व पुस्तकांना भेट दिली तर तुम्हाला 1879 चा संदर्भ सापडेल जेव्हा विल्हेम वुंद यांनी मानस शास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली होती तर मी विचार केला की ही पहिली औपचारिक आधार रेखा आहे जी मी या कोर्स साठी तयार केली आहे तर मी काय करेन आपण प्रथम 1879 च्या पूर्वी घडलेल्या घटनांचा अनुक्रम आणि नंतर 1879 च्या नंतर घडलेल्या घटनांचा क्रम पाहू आणि मुळात मी प्रयत्न केला आहे की आपण आपल्या स्क्रीनवर पहात असलेले दृश्य ते ऐतिहासिक दृष्ट्या वेळेच्या चौकटीत विभागले जातील जर आपण आत्ता येथे पहाल तर आपण 1276 पासून प्रारंभ करुन 1795 पर्यंत जाऊ आणि पुढील दृश्य जे आपण पहाल ते 1800 पासून सुरू होईल नंतर 1900 नंतर 2000 पासून पुढे आता इथे हा खूप वेगळा पसरलेला आहे 1879 आणि त्यापूर्वी जर आपण मागे जाणे सुरू केले आणि एखाद्याने मानस शास्त्रात काय केले हे पहिले तर आपल्याला ते 1276 मध्ये आढळले जेव्हा पोप जॉन XXI पुस्तक घेऊन पुढे आले ज्यात मानसिक कल्पना होत्या 1409 मध्ये जेव्हा स्पेन मधील लोकांना समजले की मानसिक रुग्णालय स्थापन करण्याची गरज आहे आणि बर्याच काळा नंतर 1635 मध्ये एक पुस्तक आले ज्यामध्ये मानस शास्त्राचा अभ्यास करण्याच्या कारणांचा सारांश देण्यात आला मानसशास्त्र का हे आपले पहिले व्याख्यान लक्षात ठेवा आणि अशीच गोष्ट 1635 मध्ये घेण्यात आली आणि मग एक दीर्घ काळ होता आणि आपल्याला हे जाणवले की सुरुवातीला असे म्हटले जायचे की मानस शास्त्रातील प्रमुख कल्पना काय आहेत आणि एखाद्याने मानस शास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे आणि नंतर जेव्हा आपण 1738 वर येतो तेव्हा आपल्याला समजले की लोक मानसिक घटनेविषयी आणि त्यांचे परिमाण कसे मोजायचे याबद्दल बोलू लागले म्हणून व्हॉल्फ मानसिक घटनेचे मोजमाप करण्याच्या संकल्पनेसह पुढे आले आणि नंतर 1748 मध्ये ह्युम यांचे 'एन इनक्वायरी कनसर्निंग ह्यूमन अंडरस्टॅंडिंग' नावाचे एक पुस्तक आले तुम्हाला सर्वांना मेस्मर त्यांचे कार्य आणि त्यांचा सिगमंड फ्रॉइड यांच्यावर किती प्रभाव होता हे माहित आहे तर 1766 अशी वेळ आहे जेव्हा मेस्मरने त्यांचे पहिले काम प्रकाशित केले 1774 मध्ये अवघ्या दोन वर्षांनंतर त्याने उपचार करण्यासाठी आपला 'एनिमल मॅग्नेटीजम स्टडी'चा वापर केला आणि परिणामी 1777 हे वर्ष होते जेव्हा त्याला औषधोपचारातून काढून टाकले गेले डार्विनच्या मानवी वर्तनाचा सिद्धांत 1790 मध्ये आला आणि 1795 लक्षात ठेवा की हे किती जुने आहे 1795 मध्ये प्रतिक्रिया काळाचा अभ्यास सुरू झाला आणि लक्षात ठेवा जरी आपण समकालीन विकासाकडे पाहिले तर आपल्याला हे जाणवेल की प्रतिक्रिया वेळ आताही एक प्रमुख प्रभावशाली उपाय म्हणून घेतला जातो मग आपण 1800 नंतर घडलेल्या घटना कोणत्या आहेत याच्या यादीकडे पाहू 1802 मध्ये टी यंग यांचे एक पुस्तक होते ए थियरी ऑफ कलर व्हिजन 1810 मध्ये आधुनिक आकडेवारीची पायाभरणी देखील केली गेली 1820 मध्ये बेनेक 'ऑन द रिलेशनशिप बिटवीन द सोल अँड द बॉडी' या पुस्तकासह पुढे आले 1822 मध्ये मॅगेन्डीने 'सेपरेशन ऑफ सेंसरी अँड मोटार फंक्शन्स ऑफ द स्पायनल कॉर्ड' ही संकल्पना दिली 1850 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला ज्यामध्ये मज्जातंतूंच्या वहनाच्या गती विषयी बोलण्यात आले 1859 मध्ये अलेक्झँडर बैन यांनी द इमोशन्स अँड द विल हे पुस्तक लिहिले 1860 मध्ये जी फेक्नर त्यांच्या द एलिमेंट्स ऑफ सायको फिजिक्स या अतिशय प्रसिद्ध पुस्तकासह पुढे आले पुन्हा 1860 मध्ये टी लेयकॉक यांनी माइंड अँड ब्रेन हे पुस्तक लिहिले 1861 मध्ये पुन्हा एक प्रमुख घटक मेंदूतील ब्रोकाच्या Brocas क्षेत्रात ओळखले गेले आणि 1876 मध्ये अलेक्झँडरने मानस शास्त्राचे पहिले जर्नल स्थापित केले तर त्या काळात तुम्हाला संपूर्ण बराच विकास झालेला दिसतो आणि प्रामुख्याने आपल्याला जाणवले असेल तर तो जास्तीत जास्त सायकोफिजिक्सचा आहेथोडया भावना आणि मग हेतुपुरस्सर सांख्यिकीय माध्यमाद्वारे किंवा मज्जातंतूच्या वेगाचे परिमाण मोजण्याद्वारे गोष्टी कशा प्रमाणित करायच्या आपणास समजले आहे की आकलन भागावर किंवा मोजमापाच्या भागावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले आहे आपण एकतर गोष्टींना प्रमाणित करण्याचा प्रयत्न कराल मज्जातंतूंच्या वाहतुकीची गती मोजण्याचा प्रयत्न कराल किंवा आपण प्रतिक्रियेची वेळ पाहण्याचा प्रयत्न कराल आपण आकडेवारीचा वापर करताय आणि त्याच वेळी लोक मेंदूतील कार्ये पाहणे आणि त्यांचे स्थानिकीकरण करण्याचा प्रयत्न करीत होते तर हा होत असलेला मोठा बदल होता पण मूल्यांकनाच्या दृष्टीने पुन्हा 1879 मध्ये मोठे यश आले जेंव्हा फ्रान्सिस गॅल्टन वर्ड असोसिएशन च्या पद्धतीसह पुढे आले आणि अर्थातच त्याच वर्षी मानस शास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली गेली जर आपण या काळाच्या तक्त्याकडे पाहिले तर त्यात आपण 603 वर्षांचा आढावा घेतला आहे आपण पोप यांच्या मानसिक कल्पनांपासून ते पहिल्या प्रयोगशाळेच्या स्थापने पर्यंतच्या गोष्टी समाविष्ट केल्या आहेत आणि आपण पाहिले की सुरुवातीला लोक या विषयातील सामग्री काय असू शकते याकडे पहात असत जर मेंदूमध्ये स्थानिकीकरण केले जाऊ शकते तर लोक त्यांचे कार्ये पाहत होते विशिष्ट क्षमतांचे मोजमाप पहात होते आणि नंतर जर आपण याच्या पलीकडे पाहिले तर हे 1880 नंतरचे आहे फ्रान्सिस गॅल्टन पुन्हा प्रश्नावलीच्या वापरासह पुढे आले आणि हा त्यांचा पद्धतशीर उपयोग प्रस्तावित केला गेला त्यांचा प्रात्यक्षिक वापरला गेला आता जर आपण मानस शास्त्रात वापरल्या जाणार्या पद्धती पाहिल्या तर मानस शास्त्रात वापरल्या जाणार्या साधनांवरुण हे समजेल की बहुतेक संशोधक प्रश्नावलीवर जास्त अवलंबून असतात फ्रान्सिस गॅल्टन पुन्हा एकदा 'स्टॅटिस्टिक्स फॉर मेंटल इमॅजरी' हे पुस्तक घेऊन पुढे आले 1882 मध्ये संमोहनला मान्यता मिळाली आणि जरी 1879 मध्ये विल्हेल्म वुंद यांनी त्यांच्या प्रयोगशाळेची स्थापना केली असली तरी त्या प्रयोगशाळेस 1883 मध्ये विद्यापीठाच्या अधिकार्यांची अधिकृत मान्यता मिळाली 1885 मध्ये गॅल्टन पुन्हा एकदा चित्रात आला जेव्हा विशिष्ट प्रकारच्या सांख्यिकीय प्रक्षिप्ततेसह पुढे जाण्या साठीचे एक साधन म्हणून रिग्रेशनची स्थापना केली गेली 1892 मध्ये सिगमंड फ्रॉइडने कॉनशियस अँड अनकॉनशियस मोटिव्हेशन ही संकल्पना मांडली आणि फक्त तीन वर्षांनंतर 1895 मध्ये फ्रॉइड त्याच्या थेअरी ऑफ ड्रीम'शी पुढे आला ब्रूअर आणि फ्रॉइड ही प्रसिद्ध जोडी त्यांचा हिस्टिरिया विषयावरील अभ्यास त्याच वर्षी 1895 मध्ये पुढे आला आणि मग 1898 मध्ये बाल्डविन कॅटल आणि जस्ट्रो यांनी त्यांची शारीरिक आणि मानसिक चाचणी प्रकाशित केली त्याच वर्षी थोर्नडिकेने 'अॅनिमल इंटेलिजन्स' प्रकाशित केले आणि पुन्हा 1800 पासून 1898 पर्यन्त मुख्य घडामोडी काय झाल्या हे थोडक्यात सांगायचे झाले तर आपणास जाणवेल की प्रमाणीकरण साधनांचा आणि काही विशिष्ट प्रकारच्या मानस शास्त्रीय प्रक्रियांचा विकास ह्या या वर्षांमधील मुख्य लक्ष असलेल्या गोष्टी होत्या 1901 मध्ये आता आपण पुढच्या दशकाकडे जातोय 1901 मध्ये अलोइस अल्झायमरने अल्झायमर रोगाचा नमुना अहवाल सादर केला आणि जर आपण पुन्हा क्लिनिकल सायकोलॉजी न्यूरोसायकोलॉजी मधील कार्य पाहिले तर आपल्याला अल्झाइमर रूग्णांवरील संपूर्ण केस स्टडीज आणि इतर प्रकारचे संशोधन आढळेल 1904 मध्ये स्पीयरमन त्याचा 'सामान्य बुद्धिमता' संकल्पनेसह पुढे आला 1905 मध्ये बिनेट आणि सायमन त्यांची पहिली बुद्धिमत्ता चाचणी घेऊन पुढे आले आणि दोन वर्षांनंतर 1917 मध्ये 'स्टॅनफोर्ड बिनेट इंटेलिजन्स टेस्ट' प्रकाशित झाली 1921 मध्ये सुप्रसिद्ध 'रोर्षाक कार्डस' प्रकाशित केले गेले आणि 1935 मध्ये स्किनरने पावलोव्हियन कंडिशनिंग आणि ऑपरेटिंग कंडिशनिंगमध्ये फरक सांगितला स्ट्रुप टास्क इफेक्ट किंवा स्ट्रुप इफेक्ट 1935 मध्ये प्रथमच नोंदविला गेला आणि त्याच वर्षी थीमॅटिक अपरसेप्शन टेस्ट देखील विकसित केली गेली डोलार्ड मिलर आणि त्यांचे सहकारी यांचा सुप्रसिद्ध 'फ्रस्ट्रेशन - अग्रेशन हायपोथेसिस' frustration - aggression hypothesis जो त्यांनी 1939 मध्ये पुढे आणला मास्लोची लोकप्रिय हायरार्की थेअरी 1954 मध्ये पुढे आली तसेच 1954 मध्ये बी एफ स्किनरने प्रशिक्षण कार्यक्रमाचा वापर करून अंकगणित शिकवण्यासाठी डिझाइन केलेले मशीन प्रदर्शित केले आणि मुख्य म्हणजे 1960 मध्ये स्पर्लिंग सेन्सरी मेमरी संकल्पना घेऊन पुढे आले आता आपण समकालीन काळाच्या जवळ आलो आहोत 1973 हे वर्ष होते जेव्हा फ्रिश कॉनरॅड लोरेन्झ आणि टिन्बर्गन यांना त्यांच्या प्राण्यांच्या वर्तणुकीवरील अभ्यासासाठी ओळखले गेले आणि त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले 1976 या वर्षात इंटरनॅशनल युनियन ऑफ सायकोलॉजिकल सायन्सेस या संस्थेच्या 42 सदस्यांनी मानस शास्त्रातील व्यावसायिक आचारसंहिता संदर्भात एकमताने ठराव स्वीकारला पुन्हा 1978 मध्ये अर्थशास्त्रातील एच ए सायमन यांना त्यांच्या 'डिसीजन मेकिंग' मधील संशोधांनासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले 1980 हा कालावधी असा होता ज्यात 'बिहेव्हीयरल आणि सोशल सायन्सेस ला विज्ञान कायद्याच्या राष्ट्रीय पदकासाठी पुरस्कार प्रकार म्हणून जोडले गेले 1991 मध्ये 'एशियन इंडिजिनस सायकोलॉजी' साठी तैवानमध्ये संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली गेली 1922 मध्ये पहिला जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला गेला आता जर तुम्ही 1800 पासून ते 1960 च्या सुरुवातीच्या काळा पर्यंतचा बदल पाहिला तर आपल्याला असे आढळेल की मानस शास्त्रातील बहुतेक पथदर्शी संशोधन त्या काळात घडले आहे आणि आपण जर जास्तीत जास्त नंतरच्या काळाकडे म्हणजेच 1976 1980 1991 1992 कडे आलो तर हा काळ या विषयाच्या संघटनात्मक घटकांकडे वळलेला दिसतो त्यात मुळ बांधणी आणि नवीन सिद्धांत मांडणे कमी होते तर त्याऐवजी नैतिकतेविषयी व्यावसायिक संस्थेचे नियमन कसे करावे तसेच विषयाचे विविध पैलू समजण्यासाठी त्यामध्ये स्वदेशी दृष्टी कोनाची आवश्यकता याकडे अधिक लक्ष दिले होते 2001 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेला एक स्वयंसेवी संस्था म्हणून एक एनजीओ म्हणून मान्यता देण्यात आली जी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेशी संलग्न आहे 2002 मध्ये कानेमनला पुन्हा अर्थशास्त्रात नोबेल परितोषिक मिळाले जरी ते अर्थशास्त्रात असले तरी त्यांचे बरेच काम मुळात मानसशास्त्रशी संबंधित आहे 2004 साय्कइन्फो लाँच झाले तसेच 2004 मध्ये सायकॉर्प्सची स्थापना झाली मुळात आपल्याला साय्कइन्फो आणि सायकॉर्प्सच्या माध्यमातून ज्ञानाचे इलेक्ट्रॉनिक डेसिमिशन माहीत आहे मुळात हा चाचणी साहित्याचा संग्रह आहे तर आपण जर 2000 नंतरच्या काळाकडे पाहिले तर सामान्यपणे या काळात पुन्हा संघटना साहित्य संग्रह ज्ञानाचा नाश चाचणी साहित्यांचा संग्रह या गोष्टी घडत होत्या 2007 मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये पहिला वार्षिक मानसशास्त्र दिन न्यूयॉर्कमध्ये झाला तर आता उत्सवाचा भाग देखील सुरू झाला 2008 मध्ये अमेरिकन मानस शास्त्रीय संघटनेने आंतरराष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत मानसशास्त्रज्ञांच्या भूमिके विषयी विधान प्रसिद्ध केले तसेच 2008 मध्ये नीतीशास्त्र तत्त्वांच्या सार्वत्रिक घोषणेस मान्यता देण्यात आली आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ सायकोलॉजिकल सायन्सेस'ने वैज्ञानिकांच्या विनामूल्य अभिसरण विषयीचे धोरण 2010 मध्ये स्वीकारले तर 1200 पासून ते समकालीन घडामोडी पर्यंतचे प्रमुख टप्पे जाणून घेवुन आता आपण या विषयाच्या विकासाच्या दृष्टीने भारतात काय घडत आहे याकडे एक नजर टाकूया सोयीसाठी मी याची काही विशिष्ट विभागांमध्ये विभागणी केली आहे आपल्या देशात हा एक सामान्य अनुभव आहे की जेव्हा जेव्हा आपण मानसशास्त्रातील लोकांशी बोलता तेव्हा ते कोणत्याही आधुनिक संकल्पनेस नेहमी पुरातन मुळांशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात आणि जर आपण सामान्य माणसाशी बोलत असाल तर ते आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांना नेहमीच एखाद्या किंवा इतर मानसिक बांधणी मानसिक घटना किंवा तात्विक अभिमुखता याशी जोडत असतात तर प्रथम आपण प्राचीन मूळांपासून प्रारंभ करूया ज्याचा लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पुढे जाऊ जर आपण मिश्रा आणि परांजपे यांच्या 2012 मधील कार्याकडे पाहिले तर त्यांनी दोन सहस्राब्दी बीसीई पर्यंत शोध घेतला जो भारतीय ग्रंथ मुळात वेद आणि उपनिषदे यांना जोडतो ते मानसशास्त्राची प्राचीन मुळे आहेत आणि विशेषत कृष्णाचंद्र भट्टाचार्य सर्वपल्ली राधाकृष्णन बाळ गंगाधर टिळक आणि अरोबिंदो घोष यांच्यासारख्या विशिष्ट तत्ववेत्यांनी याचा उल्लेख केलेला आढळतो आणि त्यांच्या या कामातच त्यांनी भारतीय परंपरेतील मानसशास्त्र समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अर्थातच आपण इच्छित असल्यास आपण या कामाचा संदर्भ घेऊ शकता आणि आपण तेथे संपूर्ण तपशील वाचू शकता परांजपे यांनी त्यांच्या एका जुन्या 2008 मधील लिखाणात श्री रमन महर्षींच्या ध्यान आणि कर्म योगाची अॅडव्हॅटिक पद्धत आणि बाळ गंगाधर टिळकांच्या कृतीचा मार्ग यांना भारतातील मानस शास्त्राच्या प्राचीन मुळांपैकी एक कसे मानले जाऊ शकते याचा शोध घेतला आपण दलाल यांच्या 2011 मधील लिखाणाकडे पाहिले तर त्यात ते वेदांच्या स्तोत्रां विषयी आणि बोध कथेचे मानसिक महत्त्व सूचित करत त्यांचा अर्थ कसा सांगितला गेला याविषयी बोलले आहेत गीता हेच मुळात समुपदेशनावरचे पहिले प्राचीन पुस्तक होते असे म्हणन्याच्या मर्यादे पर्यन्तही ते गेले आणि लक्षात असु दया की ही सर्व पारंपारिक पुस्तके जी येथे नमूद केली गेली आहेत ती अजूनही येथील लोकांच्या आठवणीत टिकून आहेत आणि लोक या पुस्तकांमधून या प्राचीन ग्रंथांकडून कल्पना घेतात परांजपे मिश्रा आणि दलाल या तिघांच्याही लिखाणाकडे पाहिल्यास ज्याचा मी येथे उल्लेख करीत आहे आपण येथे ज्याबद्दल बोलत आहोत त्या आधुनिक मानस शास्त्रीय संकल्पनांना आपण सहजपणे भारतीय संस्कृतीतील प्राचीन मुळांशी जोडू शकतो भारतातील मानस शास्त्राची दुसरी बाब म्हणजे पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांवर त्याचा होणारा परिणाम होय ज्या भारतीयांनी काही संकल्पनांवर काम केले त्यांनी पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांवर प्रभाव पाडला त्या महत्वपूर्ण संदर्भांपैकी एक टेलर यांचा संदर्भ मी येथे घेत आहे ते 1988 मध्ये म्हणाले की 1883 मधील शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाने विल्यम जेम्सवर जोरदार परिणाम केला आणि जेम्स यांची उच्च विचारांच्या विचारसरणीची संकल्पना ही मुळात स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाच्या परिणामामुळे उत्पन्न झाली अफवांवरील एक अतिशय रंजक लिखाण जमुना प्रसाद यांनी प्रस्तावित केले होते आणि हे लिखाण मुळात बिहारमधील भूकंपाला आलेल्या प्रतिक्रियेचे परीक्षण करीत होते आणि ते ब्रिटीश जर्नलमध्ये प्रकाशित झाले होते आणि बर्याच काळानंतर त्याने फेस्टिंगरच्या कोग्निटीव्ह डिस्सोनन्स थेअरी'ला Festingers cognitive dissonance theory मुळ आधार दिला जमुना प्रसाद यांचे लिखाण 1935 मध्ये प्रकाशित झाले होते जे आपल्याला सापडलेल्या 1940 मधील कॅन्ट्रेल 1945 मधील ऑलपोर्ट आणि लेपकिन 1947 मधील ऑलपोर्ट आणि पोस्टमन या संदर्भांपूर्वीच आले असले तरी प्रसाद यांच्या कार्यास ते फेस्टिंगरच्या कोग्निटीव्ह डिस्सोनन्स थेअरी'चा Festingers cognitive dissonance theory मुळ आधार बनल्या नंतरच ओळख मिळाली मी येथे या सिद्धांता बद्दल बोलण्याचे कारण असे आहे की जेव्हा जेव्हा आपण मानस शास्त्रातील एखादे पुस्तक आधुनिक पुस्तक वाचता तेव्हा आपण कोग्निटीव्ह डिस्सोनन्स थेअरी बद्दल वाचता परंतु जमुना प्रसाद यांच्या या मुळ कामगिरी विषयी पुस्तकात कोणतीही चर्चा केलेली नाही जे मुळात कोग्निटीव्ह डिस्सोनन्स थेअरी'चा मुळ आधार आहे तर आपण यावर अभिमान बाळगला पाहिजे आपल्याला हे समजले पाहिजे की येथे एक भारतीय मानसशास्त्रज्ञ होता ज्यांनी या देशाच्या सीमारेषेत या घटनेवर काम केले आणि त्यांच्या कार्याने पश्चिमेतील संकल्पनांच्या विकासावर जोरदार परिणाम केला लेविन'च्या 'फील्ड थेअरीचा' Lewin's field theory समावेश करून एच एस अस्थाना यांनी 1960 मध्ये 'गेस्टाल्ट आणि लर्निंग थेअरी'च्या प्रकाशात 'परसेप्च्युअल डिस्टॉर्शन' च्या प्रक्रियेचे वर्णन केले 1968 मध्ये आपल्याला कोथुरकर यांचे एक कार्य मिळेल ज्याने अध्ययनाच्या स्टीम्युलेट रेस्पॉन्स थेअरी'ला आव्हान दिले आहे आणि मी येथे 1981 सालच्या झुकरमन'च्या कार्याचा उल्लेख करीत आहे शिवदान सिंग यांचे शहरी माकडांवरील प्राथमिक कार्य 'सायिंटीफिक अमेरिकन' मध्ये प्रकाशित झाले होते ज्याचा पाश्चात्य संशोधकांवर चांगलाच परिणाम झाला तर पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांवर परिणाम करणारे बरेच भारतीय आपल्याला आढळू शकतात बी एस गुप्ता यांच्या कार्याचा 1981 मध्ये स्वतः आइसेन्क'सह अनेक पाश्चात्य विद्वानांनी उल्लेख केला आहे सुरेश काणेकर यांनी हेडरच्या अॅट्रीब्यूशन थेअरी'वर Heiders attribution theory केलेल्या कार्याचे देखील पश्चिमेकडे चांगलेच स्वागत झाले जे पी दास आणि त्यांचे सहकारी त्यांच्या 'पास सिद्धांता'सह पुढे आले त्यांनी देखील पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांवर जोरदार प्रभाव पाडला तर तुम्हाला आढळले की 1935 पासून मी येथे जमुना प्रसाद यांचे कार्य विचारात घेत आहे तेव्हापासून ते अगदी 2000 पर्यंत किंवा त्या नंतरही जे पी दास यांच्या पर्यंत तुम्हाला हे समजले आहे की देशात अशी काही मानसशास्त्रज्ञ आहेत ज्यांची कामे आता पश्चिमेतील मानस शास्त्रावर जोरदार प्रभाव पाडत आहेत आणि पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञांनी येथून बर्याच कल्पना घेतल्या आहेत किंवा त्यांनी त्या त्यांच्या संकल्पनांमध्ये समाविष्ट केल्या आहेत मला काही नामांकित पुस्तकाबद्दल बोलायचे आहे जिथे आपल्याला मानस शास्त्राचा विशेषतः भारतीय संदर्भात चांगला संदर्भ सापडतो सिन्हा यांचे 'इंडियन सायकॉलजी परसेप्शन' 1934 Indian Psychology Perception तसेच त्यांचेच 'इंडियन सायकॉलजी कॉग्निशन' 1958 Indian Psychology Cognition राव यांचे 'डेव्हलपमेंट ऑफ सायकॉलजीकल थॉट इन इंडिया' 1962 सफाया यांचे 'इंडियन सायकॉलजी' 1975 परांजपे यांचे 'थेअरॉटीकल सायकॉलजी द मीटिंग ऑफ ईस्ट अँड वेस्ट' 1984 Theoretical Psychology the Meeting of East and West आणि 'सेल्फ अँड आयडेंटिटी इन मॉडर्न सायकॉलजी अँड इंडियन थॉटस' 1998 कप्पुस्वामी यांचे 'एलिमेंट्स ऑफ अँशियंट इंडियन सायकॉलॉजी' 1985 चक्रवर्ती यांचे 'एथीक्स इन मॅनेजमेंट वेदांतीक परस्पेक्टिवज' 1995Ethics in Management Vedantic perspectives सरस्वती यांचे 'कल्चर सोशियलयजेशण अँड ह्युमन डेव्हलपमेंट थेअरी रिसर्च अँड एप्लिकेशन्स इन इंडिया' 1999 Culture Socialization and Human Development Theory Research and Applications in India मिश्रा आणि मोहन्ती यांचे 'परस्पेक्टिवज ऑन इंडिजिनस सायकॉलजी' 2002 जोशी आणि कॉर्नेलिसन यांचे 'कॉनशियसनेस इंडियन सायकॉलजी अँड योगा' 2004 राव आणि मारवाह यांचे 'टोवर्डस ए स्पिरीच्युअल सायकॉलॉजी' 2006 आणि राव परांजपे आणि दलाल Rao Parajpe and Dalal यांचे 'हँडबूक ऑफ इंडियन सायकॉलॉजी' 2008 आपल्याला एक अतिशय मनोरंजक घटना सापडेल काही विशिष्ट भारतीय मत आहेत आणि आपणास आढळेल की या देशातील मानस शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने दोन प्रकारची कामे केली आहेत त्यांनी पश्चिमेत उदयास येणार्या कल्पनांना भारतीय मुळांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे अनेक मानस शास्त्रज्ञांनी ते केले आहे आणि देशात आणखी एक मानसशास्त्रज्ञांचा समूह आहे ज्यांनी मूलतः या भारतीय कल्पना घेतल्या आणि त्यांनी स्वदेशी संकल्पना आणि पद्धती विस्तृत केल्या आहेत तर एकतर आपण स्वदेशी संकल्पना यांचा सराव घेऊ आणि मग ते सादर करण्याचा प्रयत्न करु किंवा पाश्चात्य मानस शास्त्रीय प्रस्तावांशी जोडण्याचा प्रयत्न करु किंवा आपण पश्चिमेकडील कल्पना घेऊ आणि त्या भारतीय मुळांशी जोडू पुन्हा मी इथे काही महत्त्वाच्या पुस्तकांचा उल्लेख करीत आहे ज्यांनी या दोन परंपरेचे अनुसरण केले आहे दास यांचे 'इंडियन सायन्स ऑफ अफेक्ट' 'Indian Science of Affect' जी पी सिन्हा यांचे 'नर्चरंट टास्क लीडरशिप' नंदी यांचे 'सेल्फहूड अँड इंटरग्रुप रीलेशन्स' परांजपे यांचे 'सेल्फ अँड आइडेंटिटी' सेन यांचे 'इंटेग्रल सायकॉलजी ऑफ श्री आरोबिंदो' चक्रवर्ती यांचे 'वॅल्यूज इन मॅनेजरल ट्रान्सफॉर्मेशन' सुधीर काकर यांचे दोन पुस्तके आहेत 'व्हाईलंस' आणि 'इंडिजीनस हिलिंग प्रॅक्टिसेस' परांजपे यांचे भक्ति डीव्होशन टू गॉड राव यांचे 'आऊटलूक ऑफ कॉग्निटिव्ह प्रोसेस फ्रॉम संख्या योगा परस्पेक्टिव' श्रीवास्तव आणि मिश्रा यांचे 'इंटेग्रल इंटेलिजेंस' कृष्णन यांचे 'इंडियन टायपॉलजी ऑफ पर्सनॅलिटी' मेनन यांचे 'लज्जा शेम' LajjaShame मिश्रा यांचे 'बेसिक कॉग्निटिव प्रोसेस इको कल्चरल सेटिंग्स सरस्वती आणि गणपती यांचे 'हिंदू पेरेंट्स एथनो थेअरीज' राव यांचे 'स्कोप ऑफ सबस्टंस ऑफ इंडियन सायकॉलॉजी' सलागमे यांचे 'इंप्लिकेशन ऑफ अहंकारा प्राइड' Implication of ahamkarapride पिर्ता यांचे 'नेटिव कॉग्निशन इन हिमालयाज' सिन्हा यांचे 'डिपेंडन्सी प्रोननेस' बेग यांचे 'सेल्फ इन द सुफी ट्रेडीशन' मेहता यांचे 'डिससॅटिसफॅक्शन बेसड अचीव्हमेंट मोटिव्हेशन' नेकी यांचे 'गुरु चेला थेरपी फॉर प्रोमोटिंग मेंटल हेल्थ' पांडे आणि नायडू यांचे 'सिग्निफीकन्स ऑफ अनासक्ती फॉर हेल्थ' गुप्ता यांचे 'कोग्निटिव एक्सपेरियंशिल अनॅलिटीकल अँड रिफ्लेक्टिव बेसेस ऑफ ओरिएंटल थॉट सिस्टम' Cognitive experiential analytical and reflective bases of oriental thought system दलाल आणि मिश्रा यांचे 'कनशेप्शन ऑफ हेल्थ अंफ वेल बिइंग' आणि कृष्णन यांचे 'नोशन ऑफ दान चॅरिटी' Notion of DaanCharity आता मानस शास्त्राचे जग कसे आहे भारतातील लोक या क्षेत्रात कसे कार्य करण्याचा प्रयत्न करतात हे समजून घेतल्यानंतर मी तुम्हाला इतिहासाकडे लक्ष देण्यास घेऊन जाईल आणि तेथे मानसशास्त्र देशाच्या सेवेत आहे हे दर्शविण्याचा माझा हेतू आहे 20 व्या शतकाने मुळात अनेक युद्ध आणि राजकीय भांडणे पाहिली आणि मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्यांच्या सुविधांची तपासणी करण्यासाठी सरकारकडून जोसेफ भोर कमिटी'ची स्थापना केली गेली समितीने 1946 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि अस्तित्त्वात असलेल्या सुविधा बळकट करण्याच्या आणि मानसिक आजारासाठी धोरणांमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला हे अगदी स्वातंत्र्या पूर्वीचे आहे स्वातंत्र्या बरोबरच एक मोठे विभाजन भारताचे झाले भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग झाले यूएनसीएचआरच्या ब्रासच्या अहवालानुसार अंदाजे 14 दशलक्ष हिंदू शीख आणि मुस्लिम विस्थापित झाले होते आणि या प्रक्रिये मध्ये 2 लक्ष ते 5 लक्ष लोक मरण पावले आहेत 1948 मध्ये स्वातंत्र्या नंतर अवघ्या एक वर्षानंतर सरकारने त्यावेळी युनेस्कोच्या मदतीने धार्मिक प्रांतीय भाषिक आणि वांशिक तणावांचा अभ्यास करण्याचे ठरविले भारत सरकारने ही विनंती केली आणि युनेस्कोने गार्डनर मर्फी यांना 6 महिन्यांच्या कालावधी साठी भारत सरकारचे सल्लागार म्हणून नेमले मर्फीनी काय केले ते भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी आपला संघ स्थापन केला आणि त्यात काही भारतीय मानसशास्त्रज्ञ सामील झाले मी आपल्याबरोबर त्यावेळी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा प्रकार सामायिक करणार आहे मुळात 6 संघांची स्थापना झाली पहिला संघ कंसात त्यांच्या अभ्यासाचे शीर्षक आहे - "जातीय विषया बाबतच्या सरकारी धोरणांविषयी हिंदू रहीवासी हिंदू निर्वासित मुस्लिम यांच्या वृत्तीचा अभ्यास" हा अभ्यास संघ नेता म्हणून स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशियोलॉजीच्या सी N Vakil यांनी केला आणि ते मुंबई विद्यापीठाचे होते दुसरा अभ्यास "अल्पसंख्याक समुदाया च्या सदस्यांमध्ये असुरक्षिततेच्या स्त्रोतांचा अभ्यास" हे काम काली प्रसाद यांनी हाती घेतले ते संघाचे नेते होते आणि ते लखनौ विद्यापीठाच्या तत्वज्ञान आणि मानसशास्त्र विभागातील होते तिसरा संघ मानस शास्त्रीय तंत्राचा वापर करून बिहारमधील खेड्याच्या सामाजिक तणावाच्या उच्च निम्न व सामान्य पातळीवरील उदाहरणांचा अभ्यास" आणि पटना विद्यापीठाचे एच मैती हे संघ नेते होते पुढचा अभ्यास भारत सरकारच्या मानववंशशास्त्र विभागाचे बी एस गुहा हे संघ नेते होते आणि या चौथ्या संघाने हाती घेतलेला अभ्यास होता - "मानववंशशास्त्रीय आणि मानस शास्त्रीय तंत्राद्वारे पश्चिम बंगाल मधील हिंदू मुस्लिम आणि अंतर जातीय तणाव आणि समुदायांच्या एकीकरणावर त्यांचा परिणाम याचा अभ्यास" 5 वा संघ अहमदाबाद वस्रोद्योग संशोधन संघटनेचे कमल चौधरी हे याचे संघ नेते होते आणि या संघाने "कापड कामगारांचा त्यांच्या पर्यवेक्षकांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दलच्या वृत्तीचा अभ्यास" हाती घेतला होता आणि सहावा अभ्यास पूर्व पंजाब विद्यापीठाच्या पारस राम यांनी पुढाकार घेऊन केला आणि "दोन्ही समुदाय कार्य करू शकतील अशा सामायिक उद्दीष्टांच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम तणाव कमी करण्याच्या तंत्राचा अभ्यास" केला मी हे तुमच्याबरोबर हे सामायिक करण्याचे कारण म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की स्वातंत्र्या नंतर लगेचच भारत सरकारने मानस शास्त्रज्ञांची सेवा घेण्याचे सौंदर्य ओळखले आणि हे सर्व 6 अभ्यास जे मुळात मानसिक सामाजिक स्वरूपाचे होते समाजाच्या सेवेसाठी अधिक होते आणि मानस शास्त्रज्ञांना विचारात घेतले गेले होते हे सामायिक करण्याचे दुसरे कारण असे होते की जर आपण या संघांकडे पाहिले कोण काय करत होते हे पाहिले ते देशाच्या कोणत्या भागाशी संबंधित होते हे पहिले तर आपल्या लक्षात येईल की हे देशव्यापी होते मुंबई अहमदाबाद पटना लखनौ पूर्व पंजाब सर्वत्र आपल्याकडे एक किंवा इतर बाबींवर समन्वय साधून कार्य करणारे संघ होते आता या सहा संघांव्यतिरिक्त अन्य पाच प्रकल्पही सुरू करण्यात आले पुणे विद्यापीठाचे व्ही के कोथुरकर आपण त्यांच्या कार्याचा संदर्भ मागे घेतला होता त्यांनी "माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांमधील आंतरजातीय तणाव कमी करण्याचा एक प्रयोग" यावर काम हाती घेतले होते लखनौ विद्यापीठातील राधाकमल मुखर्जी ज्यांनी समाजशास्त्र क्षेत्रात जोरदार पणे काम केले आहे त्यांनी "उत्तर प्रदेशातील खेड्यांमध्ये कानपूर मधील कापड परिचालकांमधील आंतरजातीय शत्रुंत्वाचा सामाजिक व मानसिक अभ्यास" हाती घेतला दिल्ली विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र यातील हिल्डा राज ज्यांना मानस शास्त्रातील एल सी भंडारी यांनी सहकार्य केले त्यांनी हाती घेतलेल्या अभ्यासाचे शीर्षक "नैराश्यातून उद्भवणार्या आक्रमक प्रेरणा हाताळण्याच्या पद्धतीत हिंदू शीख आणि मुस्लिम यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण फरकाचा अभ्यास" हे होते मद्रास विद्यापीठाचे जी D Boaz यांचे काम "पाठ्यपुस्तकांद्वारे तणावात होणार्या वाढीच्या भागाचा अभ्यास" हे होते आणि प्रेसिडेंसी कॉलेज मद्रासचे Presidency College Madras कप्पुस्वामी यांच्या अभ्यासाचे शीर्षक "तेलगू आणि तमिळच्या विशेष संदर्भात भाषेच्या तणावाचे स्त्रोत आणि प्रकाराचा अभ्यास" हे होते पुन्हा आपण मद्रास दिल्ली लखनौ पुणे मुंबई अहमदाबाद पटणा पूर्व पंजाब संपूर्ण विस्तार पाहू शकतो तर त्या वेळी त्या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांमध्ये खूप चांगला संबंध होता आणि सरकारने त्यांचे महत्त्व ओळखले जरी गार्डिनर येथे आला तरी तो परदेशी होता आणि या देशातील कठोर वास्तवाची आणि येथील सांस्कृतिक स्पर्धेविषयी त्याला तितकी कल्पना नव्हती आणि आपण पाहू शकतो की किती मानसशास्त्रज्ञ तेथे आले आणि त्यांनी एकत्र कार्य केले आता समकालीन सामाजिक समस्यांसाठी सरकार मानसशास्त्रज्ञांवर अवलंबून आहे जर आपण समकालीन बदलाकडे पाहिले अलिकडच्या काळात काय घडत आहे हे पाहिले तर आपणास मोठ्या प्रमाणात असे वाटेल की येथे धोरण बनवताना सरकारी संस्था किंवा इतर संस्थांना मदत करण्याच्या दृष्टीने समकालीन सामाजिक समस्यांकडे पाहण्याच्या दृष्टीने मानसशास्त्रज्ञांचा अभाव आहे तर मोठा बदल झाला आहे आपल्याला दुसरे काय आढळते ते म्हणजे लोकांनी ज्ञानाच्या विविध क्षेत्रातील तज्ञांशी सहयोग केला आणि निश्चितच ह्या देशव्यापी हालचाली होत्या भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद ही भारत सरकारची एक संस्था आहे जी सामाजिक शास्त्राच्या क्षेत्रांच्या विकासाची पूर्तता करते आणि या आयसीएसएसआर च्या मदतीने तीन सर्वेक्षण संकलित केले गेले आणि आपल्याला सापडेल ते म्हणजे एकाला 1971 संदर्भात केले आहे दुसरे 1981 आणि तिसरे 1988 हे तीन सर्वेक्षण मुळात मानसशास्त्र अंतर्गत च्या विविध विषयांना लोकांनी केलेल्या विविध प्रकारच्या संशोधनाला प्रतिबिंबितं करतात आपण संपूर्ण सर्वेक्षण पाहू शकता हा तिसरा सर्वे होता पुढचा सर्वे अद्याप समोर आला नाही परंतु नंतर आपण जर दुय्यम संसाधनांकडे पाहू इच्छित असाल तर आपण या तीन सर्वेक्षणांकडे लक्ष देऊ शकता आणि या देशात मानस शास्त्रज्ञांनी काय केले आहे त्यांनी पाहिलेले विषय प्रक्रियांचे प्रकार हे आपल्याला पूर्णपणे ठाऊक होईल आणि इतर सर्व तपशील आपल्याला तेथे आढळतील तर यासह आपण आपली जागतिक पातळीवरील तसेच देशातील प्रमुख टप्यांवरील चर्चा पूर्ण करु आणि आपल्या तिसर्या व्याख्यानात आपण मानस शास्त्रज्ञांनी मानस शास्त्रीय तत्त्वे समजून घेण्यासाठी व्यापक पणे स्वीकारलेल्या पद्धतींबद्दल बोलू सूचक शब्द मानस शास्त्रातील महत्त्वाचे टप्पे भारतातील मानसशास्त्र पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांवर प्रभाव देशसेवा म्हणून मानसशास्त्र